प्रॉब्लेम 1 4 या भागांमध्ये आपण असाइन्मेंट क्रमांक सहा सोडवणार आहोत आणि जसे कि मी आधी जेव्हा आपण क्रमांक पाच सोडवत होतो सांगितले आहे या असाइनमेंट या टीचिंग असिस्टंट कडून सोडवल्या जातील जे या असाइनमेंट्स कडे लक्ष ठेवत आहेत त्या सोडवत आहेत आणि त्याचे मूल्यांकन करत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांचा याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे याचे तुम्ही रसग्रहण करू शकत आहात आज असाइनमेंट शैलेंद्र कुमार आणि अनमोल ठाकूर हे सोडवतील ते दोघेही आयआयटी कानपूर येथे भौतिकशास्त्र विभागात पीएचडी चे विद्यार्थी आहेत तर येथे शैलेंद्र कुमार आहेत तर पहिला प्रश्न हा लेंझेस च्या नियमावर आधारित आहे तर खरे पाहता हे एक सरळ मितीय विश्लेषण आहे पण हा प्रश्न सोडवण्या आधी मला तुम्हाला प्रात्यक्षिका बद्दल पुन्हा एकदा सांगायला आवडेल जे तुम्ही युनिट 6 मधील लेक्चर क्रमांक 49 मध्ये पाहिले आहे तर आपण सोडवणार आहोत असाइनमेंट क्रमांक सहा मधील प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नांमध्ये लेक्चर 49 मधील प्रात्यक्षिक यामध्ये तुम्ही पाहिले आहे की तर तेथे एक कंडक्टिंग मटेरिअलची नळी आहे आणि त्यातून एक मॅग्नेट जात आहे त्या मॅग्नेट मुळे फ्लक्स बदलत आहे आणि त्यामुळे त्या नळीमध्ये एडी करंट तयार होत आहेत तर खरे पाहता ते एडी करंट हे मॅग्नेट च्या चलनाच्या विरुद्ध दिशेला आहे तेथे आणखी एक बल आहे जे गुरुत्वाकर्षण बल आहे जे मॅग्नेट वर अधोमुख दिशेने काम करत आहे तर हे दोन बल अंतरवेष्टित असतील आणि काही वेळेनंतर मॅग्नेट वर कोणतेही एक्सलरेशन राहत नाही तर मॅग्नेट एक व्हेलॉसीटी प्राप्त करतो जिला टर्मिनल वेलोसिटी असे म्हणले जाते टर्मिनल वेलोसिटी ही मॅग्नेट चे मास गुणिले गुरुत्वा मुळे असलेले एक्सलररेशन भागिले ड्रेक सहगुणक हे ड्रेक सहगुणक हे म्यु नॉट अल्फा असेसुद्धा लिहिली जाते VT mgk kC 0Mb aa4 तुम्ही असाइन्मेंट वाचू शकता आणि तुम्ही तेथे हे पाहू शकता मॅग्नेट ग्यामा m ग्यामा चे मॅग्नेटिक मोमेंट सिग्मा बीटा नंतर नळीची जाडी भागिले नळीची आतील त्रिजा चा घात 4 पण चला तिथे आपण एक पूर्ण स्थिरांक ठेवू त्याला कोणतीही परिमाण नाही अशा अर्थाने हे C याला कोणतीही मिती नाही आता या सहसंबंधाला इक्वेशन क्रमांक एक असे म्हणूयात आणि याला इक्वेशन क्रमांक 2 सूत्र 1 पासून तुम्ही k चे परिमाण शोधू शकता तर k बनते m g भागिले v T जिथे मास 1 आहे g परिमाण L T चा घात 2 नंतर v हे खरे पाहता वेलोसिटी चे परिमाण आहे जे L T चा घात 1 आहे k mgvT MLT 2LT 1 k M1L0T 1 तर परिणामकारकपणे परिमाण आपल्याकडे आहे k चे परिमाण M 1 L 0 आणि T 1 दुसऱ्या सहसंबंधावरून जे आहे k बरोबर C म्यु अल्फा हे सहसंबंध मी येथे वापरलेल्या प्रत्येक संख्येचे परिमाण लिहिणार आहे 0 MLT 2I 2 σ I2ML3T 3 M L2I1 b a L a L तर म्यु नॉट चे परिमाण M L T वजा 2 I वजा 2 आहे आणि सिग्मा चे परिमाण सिग्मा येथे वापरले आहे ते आहे I 2 M L 3 T वजा 3 आणि मॅग्नेटिक मोमेंट चे परिमाण L 2 I 1 आहे आणि b वजा a परिमाण चला पुढे पाहुयात ते आहे L आणि a साठी सुद्धा ते L आहे आता तुम्ही हे k असे लिहू शकता k चे परिमाण असे लिहू शकता या म्यु M L T वजा 2 I वजा 2 अल्फा आणि नंतर सिग्मा साठी ते आहे I 2 भागिले M L 3 T वजा 3 बीटा आणि यासाठी पुन्हा बीटा येथे सुद्धा बीटा आणि या M साठी ते आहेत L 2 I 1 ग्यामा तर आणि b वजा a साठी आपण ठेवणार आहोत L डेल्टा भागिले a साठी L L 4 k MLT 2I 2I2L2I1ML3T 3LL4 आता आपण त्याला स्पष्टपणे असे लिहू शकतो k चे परिमाण हे असे असतील खरे पाहता ते M T वजा 1 आहे आपण ते पहिल्या इक्वेशन पासून मोजले आहे MT 1Mα β Lα 3β2γδ 4 T 2α3βI 2α2βγ आणि दुसऱ्या इक्वेशन पासून आपल्याला मिळालेले परिमाण हे असे आहेत M अल्फा वजा बीटा नंतर L अल्फा वजा 3 बीटा अधिक 2 ग्यामा अधिक डेल्टा वजा 4 T साठी आपल्याला मिळत आहे वजा 2 अल्फा अधिक 3 बीटा आणि I साठी आपल्याला मिळत आहे वजा 2 अल्फा अधिक 2 बीटा अधिक ग्यामा आता आपण यांच्या परिमाणाची तुलना करू शकतो M च्या परिमाणासाठी आपल्याला मिळत आहे अल्फा वजा बीटा बरोबर आहे 1 त्याला इक्वेशन क्रमांक तीन म्हणूया α β 1 आणि लांबी साठी तुम्ही येथे पहा तिथे L नाही तर अल्फा वजा 3 बीटा अधिक 2 ग्यामा अधिक डेल्टा वजा 4 हे बरोबर आहे 0 α 3β2γδ 40 T चे परिमाण हे आपल्याला देईल वजा 2 अल्फा अधिक 3 बीटा बरोबर आहे वजा 1 2α3β 1 आणि I साठी तुम्हाला मिळेल वजा 2 अल्फा अधिक 2 बीटा अधिक ग्यामा बरोबर आहे 0 2α2βγ0 आपल्याला हे इक्वेशन्स सोडवायचे आहेत तर इक्वेशन 3 पासून आपण पाहतो की बीटा हे बरोबर आहे अल्फा वजा 1 तुम्ही हे इक्वेशन या इक्वेशन मध्ये ठेवू शकता इक्वेशन 5 मध्ये तर येथे आपल्याला 4 इक्वेशन्स मिळाले आहेत आता या चार इक्वेशन्स मध्ये आपल्याला 4 अननोन मिळाले आहेत चार इक्वेशन्स तर आपण हि इक्वेशन्स सहजतेने सोडवू शकतो तर मी येथे उत्तर लिहित आहे तर अल्फा साठी आपल्याला मिळेल 2 बीटा आपल्याला मिळेल 1 ग्यामा आपल्याला मिळेल 2 आणि डेल्टा आपल्याला मिळेल 1 आपण हे उत्तर असे वापरून तपासू शकतो आपले तिसरे इक्वेशन आहे अल्फा वजा बीटा बरोबर आहे 1 जर तुम्ही येथे अल्फा बरोबर 2 बीटा बरोबर 1 ठेवले तुम्ही हे पाहू शकता की याची पूर्तता होते अन्य इक्वेशन आपण ग्यामा सुद्धा तपासू शकतो आपल्याकडे इक्वेशन आहे वजा 2 अल्फा अधिक 2 बीटा अधिक ग्यामा बरोबर आहे 0 α2 β1 γ2 δ1α β 1 2α2βγ0 42γ0 γ2 जर तुम्ही इथे अल्फा बरोबर आहे 2 ठेवले ते बनत आहे वजा 4 आणि तुम्ही जर बीटा बरोबर 1 ठेवले आपल्याला 2 मिळते तर तुम्हाला ग्यामा बरोबर 2 मिळते त्याचप्रमाणे तुम्ही डेल्टा साठी सुद्धा तपासू शकता प्रश्न क्रमांक दोन मध्ये फिल्ड चे नॉन कॉंजेर्वेटिव्ह नेस दाखवले आहे तर ही आकृती आहे येथे हे सोलेनोईड आहे आणि या सोलेनोईड मुळे एक इलेक्ट्रिक फील्ड इ एम एफ खरे पाहता उत्पन्न होत आहे आणि ते इ एम एफ तर तुम्ही कोणत्याही एका पॉइंट पासून सुरू करा चला या पॉईंट पासून सुरु करू या मधून तुम्ही फिरत आहात तुम्ही या पाथ वर याल आणि तुम्ही असे पाहाल की तुम्ही 20 वोल्ट गेन करत आहात सारखेच वोल्ट जेव्हा तुम्ही लूप पूर्ण करता पण जर हे कॉन्सर्व्हेटिव्ह असेल तर गेन हा 0 असला पाहिजे पण इथे काही गेन आहे जे 20 वोल्टेज असे प्रश्ना मध्ये दिले आहे तर हे कॉन्सर्व्हेटिव्ह नाही हे लेक्चर मध्ये सुद्धा दाखवले गेले आहे तर आपल्याला हे घेतलेल्या नोंदीसाठी सोडवायचे आहे जर आपण रेसिस्टरच्या एक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप मोजला तर हे रेसिस्टर आणि जर आपण आणि वोल्टेज च्या रीडिंग काय असणार आहे आपण या तीन रेसिस्टर च्या एक्रॉस पोटेन्शियल मोजणार आहोत तर आपण यासाठी किरचऑफ च्या नियमाचा उपयोग करणार आहोत चला तर येथे आपण एक लुप बनवू तर या लुप मध्ये असे समजूयात की या दिशेमध्ये करंट प्रवाहित आहे यामध्ये एक भाग इथे जाईल असे म्हणू यात की हा I आहे I वन आणि हे I टू तर दोन लुप विचारात घेऊयात एक लुप हा इथे आणि दुसरा हा इथे आता आपण या लुप साठी किरचऑफ चे इक्वेशन लिहू शकतो इक्वेशन असेल त्याआधी असे समजूया की या वोल्टमीटर चा रेजिस्टन्स हा R आहे नंतर आपण यासाठी असे किरचऑफ चे इक्वेशन लिहू शकतो या रजिस्टरच्या एक्रॉस ड्रॉप हा थ्री I असणार आहे आणि या रेजिस्टन्स च्या एक्रॉस हा R गुणिले I टू असले पाहिजे 3IRI20 तर हे 0 असेल कारण की हा लुप या सर्किट च्या बाहेर आहे तर तेथे बिलकुल फ्लक्स चेंज होत नाही तर तेच कारण आहे की आपण याला 0 च्याबरोबर ठेवत आहोत नंतर या लुप कडे जाऊयात चला याला लूप 2 असे म्हणूयात आणि या लुप साठी चला इक्वेशन लिहूयात इक्वेशन असे असेल की 4 गुणिले I वन नंतर I वन करंट हे 1 ओहम रेजिस्टन्स मधून प्रवाहित होत आहे तर ते I वन असेल नंतर 2 ओहम च्या एक्रॉस वोल्टेज हे 2 I वन असेल नंतर वोल्टेज एक्रॉस 3 ओहम हे 3 I असेल जे सर्व मिळून 20 वोल्ट आहे 4I1I12I13I20 V 7I13I20V आता हे इक्वेशन बनते 4 I 5 I तर टोटल बनते 7 I वन अधिक 3 I जे बरोबर आहे 20 वोल्ट आता आपण येथून पाहू शकतो की I हे खरे पाहता I वन अधिक I टू तर चला I बरोबर I वन अधिक I टू असे लिहूयात II1I27I13I1I220V 10I13I220 V तर हे इक्वेशन बनते 7 I वन अधिक 3 I वन अधिक I टू असे आहे 10 I वन अधिक 3 I टू बरोबर आहे 20 वोल्ट चला त्याला पुन्हा इक्वेशन वन असे म्हणूयात आणि या आधीच्या लूप 1 मधील इक्वेशन पासून हे 3 I अधिक R I 2 हे बरोबर आहे 0 आपण त्याला असे लिहू शकतो की 3 I वन अधिक I टू अधिक R I टू बरोबर आहे 0 जे आहे 3 I वन अधिक 3 अधिक R I टू जे बरोबर आहे 0 3I1I2RI203I13RI2010I13I220 V मला याआधीचे इक्वेशन येथे पुन्हा लिहू द्या तर 10 I वन अधिक 3 I टू तर आपल्याला दोन व्हेरीयेबल्स मधील लीनियर इक्वेशन मिळाले आहेत I वन आणि I टू तर आपण हे इक्वेशन्स सोडवू शकतो आणि हे इक्वेशन्स सोडवण्यासाठी आपण याला 10 ने गुणु जेणेकरून आपण I वन काढून टाकू शकू आणि ते या 3 द्वारे 10×3I13RI203×10I13I220 V आणि सोडवल्यानंतर आपल्याला मिळते I टू बरोबर मी येथे थेट उत्तर लिहित आहे तर हे असणार आहे 60 भागिले 21 अधिक 10 R आता V वन पोटेन्शियल हे R I 2 आहे जे आपण आता पाहू शकतो 60 R भागिले 21 अधिक 10 R आहे I2 602110RV1RI2 60R2110R चला R ने भागूयात आपल्याला मिळते V 1 बरोबर आहे वजा 60 छेद 21 भागिले R अधिक 10 V1 6021R10 तर आता वोल्टमीटर साठी चला वोल्टमीटरसाठी R हे खूप जास्त घेऊयात तर त्या लिमिटमध्ये आपल्याला मिळते V 1 हे बरोबर आहे वजा 60 ही संख्या 0 होते ही 0 होते आणि आपल्याजवळ 10 शिल्लक राहतात आणि म्हणून आपल्याला वजा 6 वोल्ट मिळते At R→∞ R→∞ येथे V1 6010 6V आता जेव्हा V 2 हे सर्किट मध्ये आहे आता खरे पाहता V 2 हे 20 वोल्ट अधिक हे V वन जे वजा 6 वोल्ट आहे तर ते 14 वोल्ट बनते V220 614 V तर मला आम्ही जे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवले होते त्याच्याशी या प्रश्नाचा संबंध जोडू द्या आणि तेथे आपल्याकडे होते एक सर्किट आणि एक रेजिस्टन्स आणि त्या सर्किट मध्ये फ्लक्स हा बदलत होता आणि तेथे आपण एकदा एका बाजूला आणि एकदा दुसर्या बाजूला वोल्ट मीटर जोडले होते आणि आपण वेगवेगळे वोल्टेजेस मिळवले होते आपण फिल्ड चे नॉन कॉन्सर्व्हेटिव्ह गुणधर्म दाखवले होते आणि ते नेमकेपणाने तुम्हाला दाखवते की हा प्रश्न काय सोडवतो ते म्हणजे सर्किटमध्ये जेव्हा तिथे चार वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स होते आणि तिथे एक सोलेनोईड आहे जो फ्लक्स मध्ये बदल घडवत आहे तर एका बाजूला आलेले वोल्टेज 6 वोल्ट आणि दुसर्या बाजूला असलेले 14 वोल्ट असे येते तुम्ही याला ट्वेंटी वजा फोर्टीन असे सोडवता पण खरे पाहता तुम्ही जर हे दुसरे सर्किट बघितले ते नेमके आहे हे येथे एक सर्किट आणि हा एक रेजिस्टन्स हे मी आधीच गृहीत धरू शकलो असतो या सर्व तीन रेजिस्टन्स मिळून एक रेजिस्टन्स आणि आपण येथे वोल्टेज मोजत आहोत जे फोर्टीन वोल्ट असे येते हे पुन्हा फील्ड च्या बाहेर आहे त्याने इथे वोल्टमीटर चे रेजिस्टन्स काढून एक खूप कसबी चे काम केले आहे आणि नंतर अशी लिमिट घेऊन की R हे अनंतच्या दिशेने जात आहे आणि I टू हे 0 च्या दिशेने जात आहे तरीसुद्धा I टू गुणिले R हे 6 एवढे एकवटते कुणी त्याकडे थेटपणे सुद्धा पाहू शकते जर आपण R ला अनंत असे घेतले अगदी सुरुवातीपासून आपल्याकडे 1 ओहम 2 ओहम इथे 3 ओहम इथे आणि 4 ओहम इथे होते आता जर मी या व्होल्टमीटर कडे बघितले आणि R अनंत असे अगदी सुरुवातीपासून घेतले तर या लूप मधील करंट I हे बरोबर आहे 2 एंपियर आणि मी जर या पाथ ने गेलो तर तुम्ही येथे पाहू शकता की वोल्टेज येथे ड्रॉप होते कारण की करंट हे 6 व्होल्ट अधिक V r हे 0 असेल कारण की तिथे कोणताही इ एम एफ उत्पन्न होत नाही आणि हे तुम्हाला देते V r बरोबर आहे वजा 6 व्होल्ट आणि दुसऱ्या हाताला जर मी या लूप मधून दुसऱ्या बाजूने गेलो तर सारख्याच विश्लेषणाने तुम्हाला मिळते V r बरोबर 14 व्होल्ट जे सारखेच उत्तर आहे पण आधी मिळवलेल्या उत्तराने तुम्हाला काय दाखवले आहे की ते योग्य लिमिट मध्ये आहे कारण की हा प्रश्न सोडवताना तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काय माहित आहे तेथे व्होल्टमीटर मधून काही गळती होत असलेले करंट असू शकते तुम्ही काय दाखवले की तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण करून पहा कि मी व्होल्टमीटर चे रेजिस्टन्स R असे घेतले आणि R हे अनंत होत आहे I टू हे 0 होत आहे परंतु त्यांचा प्रॉडक्ट हा त्याच्या किमतीमध्ये सम्मिलीत होत आहे जी आपण मोजली आहे तर तिसर्या प्रश्नांमध्ये तिथे एक चार्ज पार्टिकल हा z अक्षाच्या दिशेने मुव होत आहे धन z अक्ष आणि स्थिर वेग V तो ओरिजिन मधून जातो तर मला करू द्या तर हा तो चार्ज पार्टिकल आहे तो धन दिशेने मुव होत आहे तर चला हे ओरिजिन आहे तर चला कोणत्याही वेळेला ते आहे ओके आणि आपल्याला ओरिजीन येथे असलेली डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी शोधायची आहे तर जेव्हा हा चार्ज मुव होईल ओरिजिन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड उत्पन्न होईल ज्यामुळे हा चार्ज बदलेल तर इलेक्ट्रिक फिल्ड मध्ये असलेला तो चार्ज मॅग्नेटिक फिल्ड प्रेरित करेल आणि त्या मॅग्नेटिक फिल्ड साठी जबाबदार असलेला घटक म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट आहे तर डिस्प्लेसमेंट करंट शोधण्यासाठी असे गृहीत धरू यात की कोणत्याही वेळेला पार्टिकल हा r येथे आहे जे t चे फंक्शन आहे कारण की पार्टिकल हा मुव होत आहे तर r t नंतर या चार्ज मुळे ओरिजिन येथे असलेले फिल्ड हे E असेल 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट q जे चार्ज आहे आणि त्याचा वेग v आहे तर q भागिले r चा वर्ग आणि हे फिल्ड हा धन चार्ज आहे qr2 z तर या चार्ज मुळे उत्पन्न झालेले फिल्ड हे ऋण दिशे मध्ये असणार आहे तर येथे ऋण चिन्ह घेऊयात तर या चार्ज मुळे उत्पन्न झालेले हे इलेक्ट्रिक फील्ड आहे जिथे हा चार्ज मुव होत आहे तर r आपल्याला असे दिले गेले आहे की तो स्थिर वेगाने मुव होत आहे ते म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ r हे v आहे आता आपण हे इक्वेशन सोडवू शकतो तर r v हे असेल V गुणिले t अधिक एक स्थिरांक c पण आपल्याला असे सांगितले गेले आहे की असे दिले गेले आहे की पार्टिकल हा टाईम t हे 0 असताना ओरिजिन मधून जातो तर जेव्हा t हे बरोबर असते 0 च्या r हे 0 असते तर ते मला c बरोबर 0 देते drtdtvrtvtcAt to rt0c0So rtvt तर इलेक्ट्रिक फिल्ड हे खरे पाहता E हे t चे फंक्शन आहे आणि ते आहे 1 भागिले 4 पाय एपसिलोन नॉट नंतर q भागिले v चा वर्ग t चा वर्ग हे आहे ऋण z अक्षाच्या दिशेने आता डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी ही खरे पाहता दिली गेली आहे एपसिलोन नॉट d dt ऑफ E तर ते मला असे देईल की 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट q भागिले v चा वर्ग v हे स्थिर आहे तर d dt ऑफ 1 छेद t चा वर्ग तर आपल्याला मिळते तुम्ही हे मिळवा आणि तुम्हाला असे मिळेल की 1 छेद 2 पाय q भागिले v चा वर्ग t चा घन हे धन z अक्षाच्या दिशेने 14π0 qv2 ddt1t2zJD 12πqv2t3z नोंद घ्या की या प्रश्नांमध्ये जेव्हा चार्ज ओरिजिन मधून मूव होत होता जरी फिल्ड हे खालच्या दिशेने निर्देशीत करत होते आणि तरीसुद्धा आपल्याला एक डिस्प्लेसमेंट करंट मिळाले जे धन z अक्षाच्या दिशेने निर्देशीत करत आहे कसेतरी पहिल्यांदाच पाहता हे विरोधाभासी दिसते परंतु त्यापुढे नाही जेव्हा तुम्हाला असे समजते की वेळेसोबत फिल्ड चे मॅग्निट्युड कमी होत आहे जसे रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फिल्ड जे डिस्प्लेसमेंट करंट शी संबंधित आहे तर तुम्ही येथे पाहू शकता की डिस्प्लेसमेंट करंट हे धन z अक्षाच्या दिशेने असले पाहिजे चौथा प्रश्न आपल्याला येथे चार्ज पार्टिकल मुळे असलेले मॅग्नेटिक फिल्ड मोजायचे आहे जे प्रश्न क्रमांक 3 मध्ये वर्णन केलेले आहे आणि आपल्याला हे मॅग्नेटिक फिल्ड x y प्लेन मध्ये ओरिजिन पासून r अंतरावर मोजायचे आहे आता एक पद्धत म्हणजे असा विचार करा की या प्रश्नाला सोडवण्यासाठी बायॉट सवार्त नियमाचा उपयोग करू तो चार्ज मुव होत आहे तर त्याला करंट असे वागवू शकतो पण हा प्रश्न सोडवण्याची ती पद्धत नाही कारण की मुव होत असलेला चार्ज स्थिर करंट उत्पन्न करू शकत नाही जेव्हा की बायॉट सवार्त नियमाचा उपयोग हा स्थिर करंटसाठी केला जातो तर हा प्रश्न सोडवण्यासाठी ओरिजिन पासून r अंतरावर असलेल्या चार्जड इलेक्ट्रिक फील्ड मुळे असलेली करंट डेन्सिटी डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी आपल्याला मोजण्याच्या पद्धतीतून जावे लागणार आहे तर आपल्याला माहित आहे कि मॅग्नेटिक मॅग्नेटिक फिल्ड चे कर्ल हे म्यु नॉट एपसिलोन नॉट डबल डबल t ऑफ E आहे तिथे एक j कंडक्शन सुद्धा आहे परंतु इथे कंडक्शन करंट नाही तर त्यामुळेच हे दुर्लक्षित केले गेले आहे तर चला प्रश्न पाहूया तर येथे हा वरच्या दिशेने मुव होत असलेला चार्ज आहे हे x y प्रतल आहे आणि इथे हा पॉईंट आहे जिथे आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड मोजायचे आहे हे R आहे तर आपण या पॉईंट वर असलेले मॅग्नेटिक फिल्ड मोजण्यासाठी आपण काय करू शकतो आपण या पाथमुळे बांधल्या गेलेल्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये झालेला बदल मोजू शकतो तर दोन्ही बाजूच्या पृष्ठभागावर इंटिग्रेट करूयात स्टोक्स च्या थेरोम पासून ही गोष्ट अशी लिहिली जाऊ शकते की B चे इंटिग्रेशन या पृष्ठभागाला बांधणाऱ्या पाथच्या संदर्भात तर आपण ही गोष्ट अशी लिहू शकतो की d dt हा पृष्ठभाग पण नोंद घ्या की येथे मी पाथमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात आहे तर या d a ची दिशाही उर्ध्वगामी आहे जसे तुम्ही येथे पाहू शकता आणि मी येथे टोटल डेरिव्हेटिव्ह वापरत आहे कारण की ही गोष्ट आता पूर्णपणे फक्त t चे फंक्शन आहे आता आपल्याला मोजले पाहिजे आता आपण पाहू शकतो की ही गोष्ट म्हणजे खरे पाहता या पृष्ठभागाने बांधल्या गेलेला फ्लक्स आहे da⏟ E चला तर आधी फ्लक्स मोजुया तर E da या इलेक्ट्रिक फिल्ड मुळे असलेले फ्लक्स आता E या पॉईंट वर असलेले इलेक्ट्रिक फिल्ड हा तो पृष्ठभाग आहे यावर आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स शोधायचे आहे तर ही ओरिजिन आहे कोणता तरी एक पॉईंट घ्या किंवा एक गोलाकार पट्टी घेऊयात तर या कोणत्याही पॉईंट वरती इलेक्ट्रिक फील्ड हे इथे s असू द्या आणि हा पॉईंट चार्ज आहे तर हे ओरिजिन पासून पॉईंट चार्ज चे असलेले अंतर v t आहे कारण की ते एका स्थिर वेग v नी जात आहे जसे की आपण शेवटच्या प्रश्नांमध्ये पाहिले होते तर हे अंतर असणार आहे वर्ग मुळात s चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग आता या पॉईंटवर असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट q भागिले या अंतराचा वर्ग तर जे आहे s चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग आणि ते कोणत्या तरी दिशेत आहे चला या दिशेला k म्हणूयात आता फ्लक्स मोजण्यासाठी आपल्याला फक्त कॉम्पोनन्ट मोजायचा आहे तुम्हाला हा कॉम्पोनन्ट मोजण्या मध्ये स्वारस्य नाही daE 14π0 q ks2v2t2 आता हा कॉम्पोनन्ट मोजण्यासाठी चला या कोनाला थिटा म्हणूयात आता तुम्ही हे पाहू शकता की हा कोन या कोनाच्या बरोबर आहे तर हा कॉम्पोनन्ट त्याला आपण E कॉम्पोनन्ट म्हणूयात तर हा E कॉम्पोनन्ट असणार आहे E कॉस थिटा जेव्हा कॉस थिटा तुम्ही येथून पाहू शकता ते आहे v t भागिले s चा वर्ग v चा वर्ग t चा वर्ग Ecomp Ecosθcosθ vts2v2t2Ecomp 14π0 qvts2v2t232z तर E कॉम्पोनन्ट्स बनतो 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट q v t भागिले s चा वर्ग v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि तुम्ही हे पाहू शकता हा कॉम्पोनन्ट हा z दिशेच्या विरुद्ध दिशेने आहे तर आपण येथे z ठेवू शकतो पण ऋण चिन्हा सोबत da q2ϵ0vtR2v2t232 1 आता E da असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट इंटिग्रेशन ओव्हर q v t s चा वर्ग v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि इंटिग्रेशन हे d a आपण इंटिग्रेट करू शकतो या छोट्या भागांवरती जे आपण लिहू शकतो 2 पाय s ds तर हे इंटिग्रेशन q देते हे इथे कॅन्सल होते इथे 2 तर 2 एपसिलोन नॉट आणि नंतर आपल्याकडे आहे v t s ds भागीले s चा वर्ग v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 हे इंटीग्रेशन सरळ सरळ आहे आणि मी येथे उत्तर लिहित आहे ते आहे ऋण q भागिले एपसिलोन नॉट v t भागिले आणि इंटिग्रेशन हे खरे पाहता 0 पासून R पर्यंत केले आहे तर 0 आणि इथे हे R तर 0 पासून R पर्यंत आपण इंटिग्रेशन करत आहोत 0 ते R आपण इंटिग्रेशन करत आहोत तर आपल्याला येथे R चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 वजा 1 मिळेल तर आता आपल्याला फ्लक्स मिळाला आहे तर चला आता टाईम च्या संदर्भात या फ्लक्स मध्ये होणारा बदल मोजुया तर d dt ऑफ E डॉट da जे असे येते की q v भागिले एपसिलोन नॉट R चा वर्ग भागिले R चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आता तुम्ही आठवा की आपल्याकडे आहे B डॉट dl इंटिग्रेटेड ओव्हर हा पाथ जे बरोबर आहे म्यु नॉट एपसिलोन नॉट हा फ्लक्स मधील बदल ते आहे q v आपण आधीच मोजले आहे तर R चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 ddtE dl 00 qv20R2R2v2t2322πRB 0qvR22R2v2t232B 1202π qvR2R2v2t232 तर हे कॅन्सल होते आणि पाथ सोबत असलेले इंटिग्रेशन जे चार्ज पार्टिकल आहे कारण की B हे सर्व पॉईंटवर सारखेच आहे तर आपण याला असे लिहू शकतो की R 2 पाय R B B चे मॅग्निट्युड हे बरोबर आहे म्यु नॉट q v आणि ही गोष्ट तर B असे येते की म्यु नॉट भागिले 2 पाय q v R भागिले R चा वर्ग अधिक v चा वर्ग t चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आता दिशा ही फाय आहे तर मॅग्नेटिक फिल्ड हे फायच्या दिशेमध्ये बनते खरे पाहता हे 4 पाय असले पाहिजे तर मला पाहू द्या आपण हे 2 इथे राहू दिले पाहिजे हे तिथे पुढे नेले जाईल आता ते बनेल शेवटचे उत्तर असे येईल की म्यु नॉट भागिले 4 पाय तर बरोबर पर्याय आहे D